इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1वरील व्याख्यानांमध्ये परत आपले स्वागत आहे आणि आज आपण टेलरस पोलिनोमिअल एन्ड टेलर सीरीज Taylor's Polynomial and Taylor Series तर येथे आपण टेलर्स पोलिनोमिअल Taylor's polynomialआणि त्यानंतर टेलर सीरीज व काही उदाहरने पाहू या तर हे टेलर्स सूत्र हे आपण मागील व्याख्यानात शिकलेल्या मीन व्हॅल्यू प्रमेय किंवा कॉचीच्या Cauchys मीन व्हॅल्यू प्रमेय चे सामान्यीकरण आहे तर आपण असे समजू शकतो की येथे फंक्शनमध्ये ला n व n अधिक 1 ऑर्डर पर्यंत सर्व डेरिव्हेटिव्ह्ज आहेत काही इंटर्वल मध्ये x बिंदू हा बरोबर असतो हे असल्यामुळे आपल्याला हि n डिग्री असणारी पॉलिनोमिअल शोधण्याची इच्छा आहे ज्यानुषंगाने हि पॉलिनोमिअल x या बिंदूवर 0 आहे दुसरी अट या पॉलिनोमिअलचे पहिले डेरिव्हेटिव्ह्ज हे फंक्शनच्या पहिल्या डेरिव्हेटिव्ह् बरोबर आहे तिसरी अट या बहुपदिचे दुसरे डेरिव्हेटिव्ह्ज या बिंदूवर हे फंक्शनच्या दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह्ज यावर समान आहे तर मूलतःआपण असे मानतो की हे सर्व डेरिव्हेटिव्ह्ज फंक्शन हे पहिले डेरिव्हेटिव्ह् द्वितीय डेरिव्हेटिव्ह् आणि n व्या डेरिव्हेटिव्ह्चे मूल्य देतो तर या परिस्थितीमुळे आपण अशा पॉलिनोमिअलकडून काय अपेक्षा करतो अशा बहुपदांची आपण अपेक्षा करतो कि जर तर फंक्शन नैसर्गिक रित्या जवळजवळ 0 जवळ असावे तर x0 अनेकांवर 2 ऑर्डर n चे डेरिव्हेटिव्ह् समान असेल परंतु सर्वसाधारणपणे आपण देखील अशी अपेक्षा करतो की या अटींमुळे या पॉलिनोमिअलची कोटी n आणि बहुतेक कुठल्या तरी स्वरूपात फंक्शन दर्शवते तर आता अशी पॉलिनोमिअल कशी तयार करायची हा प्रश्न आहे तर आपण येथे nकोटी असणारी सर्वसाधारण बहुपद समजली तर आपण ते घेतो म्हणूनच या फॉर्म मध्ये आपण हि पॉलिनोमिअल घेतली आहे कारण आणि मूल्यांकन करण्यासाठी सोपी आहे परंतु कोटी n ची सर्वसाधारण पॉलिनोमिअल देखील गृहित धरली जाऊ शकते तर आता आपण तयार केलेल्या अटींच्या आधारे हे सहगुणक शोधायचे आहेत किंवा आपण इच्छित आहोत की x बिंदूवर या पॉलिनोमिअलनचे डेरीवेटीव n वे डेरीवेटीव ऑर्डरपर्यंतच्या फंक्शनच्या या बिंदूच्या संबंधित बरोबरीने असणे आवश्यक आहे तर प्रथम ही अट ठेवून आपल्याला माहित आहे की या बहुपदातील प्रथम डेरीवेटीव येथे आहे तर एकदा आपण हे स्थिर आहे म्हणजे हे 0 च्या बरोबर असेल आणि मग आपण येथे दुसरी टर्म घेत आहोत जे येथे येत आहे त्याचप्रमाणे येथून आपल्याला मिळेल आणि नंतर येथेआणि बरेच काही मिळेल नंतर जर आपण दुसर्या डेरीवेटीव ऐवजी आणखी पुढे गेलो तर या प्रथम डेरीवेटीवच्या बाहेर आपण हे वेगळे करू शकतो की आपल्याला येथे मिळेल इत्यादी आणि नंतर आपण th ऑर्डर मिळविण्यासाठी या प्रक्रियेची पुनरावृत्ती करू शकतो डेरिव्हेटिव्ह्ज एन व्या ऑर्डर व्युत्पन्न मध्ये कारण हे th ऑर्डरची पॉलिनोमिअल होते आपल्याला फक्त स्थिर टर्म मिळेल जो येथे दिसेल n फॅक्टोरियल आणि सह गुणक येथे समीकरणामध्ये येईल आणि येथे कोणतीही एक्स टर्म उपलब्ध होणार नाही कारण पॉलिनोमिअलची कोटी n होती आणि नंतर आपण n वेळा डेरीवेटीव काढले आहे तर आपल्याला पहिल्या अटीवरून काय मिळते जेव्हा आपण वापरतो कारण आपली अट हि पॉलिनोमिअलची x0 या ठिकाणची किंमत हि x0 मधील फंक्शनच्या व्हॅल्यू बरोबर असेल आणि ऑर्डर n पर्यंत पुढील डेरिव्हेटिव्हज असणे आवश्यक आहे तर फंक्शनल व्हॅल्यू वरून आपल्याला येथे मिळेल आणि या सर्व अटी नष्ट होतील आणि आपल्याला फक्त c1 मिळेल तर क्षमा असावी बहुपदिमध्ये जेंव्हा x च्या बरोबरीने x0 घेतो तेव्हा आपल्याला c0 मिळेल जेव्हा आपण Pn आणि Pn हे एक म्हणून आपल्यास येथे हे मिळेल दुसरे जेव्हा आपण या पहिल्या डेरीवेटीव मध्ये आपण हे ठेवतो तेव्हा आपल्याला मिळेल फंक्शनचे प्रथम डेरीवेटीव म्हणून पुन्हा या कंडिशनमधून येईल जेणेकरुन आपल्याला या बिंदूवर दुसरे डेरीवेटीव भागिले हे फॅक्टोरियल मिळेल दिलगिरी व्यक्त करतो येथे तर आता आपल्याकडे सहगुणक आहेत पॉलिनोमिअल म्हणते की f असेल आणि हे सर्व सहगुणक येथे वापरले जातील म्हणूनच आपण याला टेलर्सची n कोटी असलेली पॉलिनोमिअल म्हणतो आता जर आपण येथे हे उदाहरण पाहिले आणि टेलरस चे घातांकीय पॉलिनोमिअल घेतली उदाहरणार्थ हे x 0 च्या आसपास येईल तर हि degree 0 असणारी असून तेथे फक्त पहिले पद येईल आणि म्हणजे फक्त 1 असेल तर 0 कोटी असणाऱ्या पॉलिनोमिअलची किंमत 1 असेल आणि जर आपण हे प्लॉट केले तर हे आहे येथे घातांक फंक्शन चा हिरवा प्लॉट आणि 0 degree असणाऱ्या बहुपदिचा आलेख सरळ रेषा येईल तर सरळ रेषा या बिंदूतून जाईल आणि जर आपण काही degree पॉलिनोमिअलची गणना केली तर आपल्याला हा f १ म्हणून मिळाला तर येथे व्युत्पन्न असेल तर डेरिव्हेटिव्ह आधी असेल तर x 0 वर हे पुन्हा 1 होईल येथे आपल्याकडे पॉलिनोमिअलची कोटी 1 हे 1 x जो येथे प्लॉट केला आहे तर हे पुन्हा उतार 1 असलेली सरळ रेशा आहे आणि आता जर आपण ही प्रक्रिया चालू ठेवली तर आपण नंतर चे मूल्यांकन करू शकतो तर पुन्हा या वक्र्याने येथे रचला आणि नंतर पुढे जाऊ म्हणजे आपण सारखे मिळेल तर उदाहरणार्थ जर आपण येथे प्लॉट केला तर हे जर आपल्यास दिसते की ते या विस्तृत बिंदूच्या विस्तृत व्याप्तीच्या किंवा विस्तृत बिंदू 0 च्या आसपास असलेल्या घातांकीय फंक्शन च्या अगदी जवळ आहे जे येथे या विस्ताराचा मुद्दा होता आणि जर आपण पॉलिनोमिअलची कोटी पुढे 6 7 पर्यंत वाढवली तर आपण घातांक फंक्शनच्या जवळ जाऊ आणि हीच टेलरसच्या पॉलिनोमिअलची कल्पना आहे म्हणून पॉलिनोमिअलची कोटी वाढवून आपण आपल्या फंक्शन चा अंदाज आपल्या इच्छेनुसार करू शकतो आणि यावर आपण पुढे चर्चा करू तर टेलर्सची पॉलिनोमिअल आणि फंक्शन यांचा काय संबंध आहे याचा अर्थ असा आहे की टेलर्सची पॉलिनोमिअल टेलर्सच्या फंक्शन चे प्रतिनिधित्व काही प्रमाणात करते तर आता आपण दर्शविलेल्या फंक्शनचे मूल्य आणि निर्मित पॉलिनोमिअल मधील फरक दर्शवू तर या ठिकाणी म्हणजे काय आपण हा फंक्शन मधील आणि पॉलिनोमिअल परिभाषित करतो आणि या ठिकाणी आता ला बाकी म्हणतात कारण हा वास्तविक फंक्शनचे मूल्य आणि बिंदू x वरील पॉलिनोमिअलच्या किंमतीतील फरक आहे तर आता हा प्रश्न आहे की या चे मूल्यांकन कसे करावे आणि मूल्यमापनासाठी पुढे जाण्यासाठी आपण प्रथम नोंदवितो वर कारण आणि बहुपादिच्या रचनेनुसार x0 वर हि पॉलिनोमिअल x0 च्या फंक्शन व्हॅल्यूइतके असेल तर ही 0 आहे आणि हे पहिल्या डेरीवेटीव च्या समान आहे तर x0 वर f चे पहिले डेरीवेटीव x0 वर पॉलिनोमिअलच्या पहिल्या डेरीवेटीवच्या बरोबरीचे होते तर हि पॉलिनोमिअलची रचना होती तर हे सर्व n व्या ऑर्डरच्या डेरीवेटीव समान आहेत म्हणून या ठिकाणी म्हणून हा बिंदू x किंवा बिंदू x0 मधील प्रथम डेरीवेटीव x बिंदू x0 वरील n व्या डेरीवेटीव च्या बरोबर आहे तर आपल्याकडे या अटी आहेत Rn आता येथे असलेल्या दुसर्या फंक्शनचा विचार करूया तर ह्या फंक्शनची देखील प्रॉपर्टी आहे जी आपल्या लक्षात आली की खरं तर प्रथम डेरीवेटीव आहे कारण n अधिक 1 आणि x वजा n चा घातांक 0 हे देखील 0 होईल तर हा फरक आपण येथे n व्या क्रमांकापर्यंत चालू ठेवू शकतो आणि बिंदू x0 वर हे सर्व डेरीवेटीव 0 असेल तर आता आपल्याकडे अशी कोणती स्थिती आहे तर आपल्याकडे दोन फंक्शन्स आहेत एक म्हणजे आणि दुसरे म्हणजे येथे त्यांचे समान गुणधर्म आहेत जे या सर्व डेरीवेटीव nऑर्डर पर्यंत नष्ट करतात जर या ठिकाणी जर काही इंटर्वल पर्यंत x बिंदूवर गेले आणि समजा x पेक्षा मोठा आहे किंवा आपण हे देखील मानू शकतो की x पेक्षा लहान आहे आणि आता आपण या दोन आणि g फंक्शन्ससाठी आपण कॉची व्हेल्यू प्रमेय लागू करतो आणि आता लक्षात ठेवा आपल्याकडे हे फंक्शन असलेले कॉची मीन व्हॅल्यू प्रमेय काय होते आता जर त्याने पाहिले की आणि देखील आहे तर आपल्याला हे सूत्र मिळेल आपण ही प्रक्रिया सुरू ठेवू शकतो तर जर आपण नंतर कॉची मीन व्हॅल्यू प्रमेय आणि च्या डेरिव्हेटिव्हजसाठीया इंटर्वल मध्ये लागू करू शकतो तर आपल्याला काय मिळेल आपल्याला मिळेल कारण हे पहिले डेरिव्हेटिव्ह्जही 0 आहेत तर फक्त आपल्याला खालील रिझल्ट मिळेल आता या इंटरवल मधील काही मुद्द्यांचा ज्याचा आपण x0 ते पर्यंत विचार केला आहे आणि आता आपण या प्रक्रियेस पुढे चालू ठेवू यात कॉचीचे मीन व्हॅल्यू प्रमेय पुढे आपल्याला जे मिळेल ते आपण पुढे शकतो कारण n पर्यंतचे 0 आहेत तर मग आपण हे पद संपवू आणि नंतर येथे हे आणि दरम्यान आहे आणि तिथे पर्यंत ते कनट्युनिअस होते तर आपण यातून काय मिळवू म्हणूनच हे फॅक्टोरियल अधिक 1 पद संज्ञा येथे येईल आणि नंतर आपल्याकडे हे आहे जे फंक्शन होते आणि येथे सादर केले आहे आता आपण हे ने बदलले आहे हे x0 आणि x बिंदू दरम्यान कुठेतरी आहे जे येथे लिहिले आहे ते हे x0 आणि x दरम्यान आहे तर आता आपण नोंद घेत आहोत की फंक्शनला आणि मधील फरक परिभाषित केले होते तर आपण आणि डेरीवेटीव हे बाकी फंक्शन च्या व्या डेरीवेटीव व च्या व्या डेरीवेटीव च्या फरका इतके आहे कारण वे डेरीवेटीव आणि हि n कोटी असलेली पॉलिनोमिअल होते म्हणून जर वे डेरीवेटीव घेतले तर हे पद 0 होईल आणि आपल्याकडे हे आहे आणि आता आपण येथे आपल्या फॉर्म्युलामध्ये बदलू शकतो जो होता म्हणून आता आपण या ची व्हॅल्यू बदलली आहे आता आपल्याला येथे पॉलिनोमिअल मिळाली जि बाकी आहे जे लॅरेंजफॉर्म आहे या संज्ञेद्वारे आपण या बाकीचे पुनर्लेखन देखील करू शकता तर तिथे हे दिसून येते आपण नुकतेच या ने बदलले आहे येथे जर 0 च्या जवळ असेल तर अरग्यूमेन्ट हे येथे वर जाईल जेव्हा चे अरग्यूमेन्ट आणि म्हणूनच त्याचा इतर अर्थासारखा अर्थ आहे तर आपण या फॉर्ममध्ये उर्वरित हा लॅरेंज फॉर्म लिहू शकतो आता टेलर्स चे प्रमेय किंवा टेलरचे सूत्र आता आपण सारांश केल्यास आपल्याकडे फंक्शन आहे जे या फॉर्म मध्ये विस्तारित n व्या ऑर्डर पर्यंत केले आहे आणि अधिक बाकी वाढवले जाऊ शकते जे आपण नुकतेच काढले आहे हा फॉर्म ज्याला रिमेनडर लग्रेंज फॉर्म म्हणतात म्हणून विशेष केसमध्ये जेव्हा आपण n 0 घेतो म्हणजे याचा अर्थ असा की हे बाकी टर्म लिहावे लागेल तर आपल्याला मिळेल आणि मग आपल्याकडे हा वजा तर मग हे x हे हे आणि मध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला टेलर्सच्या प्रमेयचा हा फॉर्म मिळतो जो लॅरेंज फॉर्म मीन व्हॅल्यू प्रमेय होता तर आपण या ठिकाणी फक्त n 0 लावून पाहिलेले मूळ मूल्य प्रमेयाची एक विशेष केस आहे काही रिमार्क म्हणून जर आपण या टेलर्सच्या सूत्रामध्ये विस्ताराचा बिंदू सेट केला तर मग त्याला मॅक्लॅरिनचे Maclaurin'sसूत्र आणि टेलर्सच्या सूत्रामध्ये म्हणून म्हणून बाकी दिले तर हे येथे एक महत्त्वपूर्ण रिमार्क आहे जर हे म्हणून असेल तर आपण टेलर्स चे सूत्र असे लिहू शकतो की मालिका स्वरूपात आणि असेच आपण अनंत काळ टिकू शकता आणि याला टेलर मालिका म्हणतात तर x 0 साठी जर आपण हे x0 0 म्हटले तर त्याला मॅकलॅरिन मालिका म्हणतात तर आपण ही शेवटची टिप्पणी पुन्हा पाहिली आहे म्हणूनच टेलर किंवा मॅक्लॅरिन मालिकेच्या कॉन्व्हर्जन्स साठी ती आवश्यक आणि पुरेशी आहे जी आहे कारण ती स्मूद फंक्शन मालिकेची उदाहरणे आहेत तर स्मूद म्हणजे आपल्याकडे जे काही आहे किंवा जे आपण खोटे बोलतो त्याची डेरीवेटीव आहे परंतु टेलर मालिका विस्ताराच्या बिंदूऐवजी सर्वत्र वळवते कारण एखाद्या विस्ताराचा बिंदू त्याच्या रचने प्रमाणे कार्य करण्याइतकेच मूल्य असेल आणि या स्मूद फंक्शन्सचे उदाहरण पहा ज्यांची टेलर मालिका इतर कोणत्याही फंक्शनमध्ये रूपांतरित होते आणि उदाहरणार्थ आपण हे उदाहरण घ्या तर x 0 बरोबर नाही आणि x बरोबर 0 असेल तर अशा वेळी सहज दर्शवता येईल जर आपण हे फंक्शनचे डेरीवेटीव येथे घेतले तर मी हे गणित करत नाही परंतु एखादी व्यक्ती सहजपणे 0 मधील फंक्शनच्या कोणत्याही ऑर्डरच्या डेरीवेटीवची गणना करू शकतो आणि नंतर आपण टेलर्स ची शृंखला लिहिल्यास किंवा इतर मॅक्लॅरिन मालिका x 0 च्या आसपास असेल तर आपल्याला मिळेल कारण सर्व डेरीवेटीव 0 आहेत तर तुम्हाला मिळेल आणि मग आपण येथे काय पाहत आहोत जे आपण मॅक्लॅरिन मालिका 0 ठेवत असतो याचा अर्थ असा आहे की मालिका 0 ने जे काही x बनवते ती रूपांतरित करते परंतु हे फंक्शनमध्ये रूपांतरित होत नाही तर हे अगदी साधे उदाहरण आहे जिथे आपण हे पाहू शकतो की या मॅक्लॅरिन किंवा टेलर मालिका ते फंक्शनमध्ये बदलत नाहीत आता मॅक्लॅरिन सीरिजचे हे उदाहरण पुन्हा घेऊ या तर आपण या फंक्शन एक्सपोन्शियन्अलसाठी जे काही डेरिव्हेटिव्ह घेत आहोत ते फक्त एक्सपोन्शियन्अल x आहे आणि 0 वर त्याची व्हॅल्यू 1 आहे तर n च्या सर्व व्हॅल्यूजसाठी या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हज 1 आहेत तर आपण सहज लिहू शकतो ही मालिका आहे सर्व डेरीवेटीव 1 आहेत आणि तर उर्वरित टर्म आहे जी आपण नुकतीच पाहिली आहे तर जर आपण हे बदलले तर आपल्याला हि बाकी मिळते तर आता आपण पहाल की जर तर चे न काय होते या ठिकाणी जेंव्हा असे म्हटले असेल तर आपण एक्सपोन्शियन्अल फंक्शन x ची मॅक्लॅरिन मालिका लिहू शकतो तर येथे पुन्हा आपण हे लक्षात घेतले की हे मॅक्लॅरीनचे प्रमेय आहे तर जर हे पद 0 म्हणूनवर गेला तर या ठिकाणी आपण हे घातांकीय फंक्शन मालिका म्हणून लिहू शकतो तर आपण हे काढून टाकू आणि नंतर पुढील पदे मालिका म्हणून पुढे चालू ठेवू तर आपण आता तपासू तर ही बाकी पद आहे आणि जर आपण या उर्वरित टर्मचे म्हणून निश्चित मूल्य घेत असाल तर आपल्याला लक्षात येईल की याने दिलेली x ही फायनाईट संख्या असेल तर येथे अडथळा येणार नाही कारण येथे टर्म नाही तर जर आपण आता या टर्मवर लक्ष केंद्रित करू शकत असाल तर नंतर काय होईल आपण हे लक्षात घेतले पाहिजे की x जेव्हा n → ∞ तर हे इनफायनाईट बनते आणि येथे जेव्हा हा x 1 पेक्षा जास्त असेल तर ही संज्ञा देखील कडे जात आहे जेव्हा n → ∞जाईल तेव्हा या टर्मचे काय होईल हे आपण सहजपणे म्हणू शकत नाही म्हणून आपण ही मर्यादा काळजीपूर्वक तपासली पाहिजे की जेव्हा n → ∞ जाईल तेव्हा या पदाचे काय होईल तर आपण x च्या निश्चित मूल्यासाठी जे आपण मानतो तेवढीच x ने जेवढी मोठी संख्या असू शकते तेव ढीच आपण मिळवू शकतो परंतु आपल्याला हा n पेक्षा मोठा मिळेल म्हणून आपण येथे जे काही घेतो मग हा घेतो असे केल्यावर आपण पेक्षा मोठी किंमत घेतो येथे आपण येथे ह्या n संज्ञेचा विचार करू जो सूत्रामध्ये दिसत आहे तर ही संख्या एन पेक्षा मोठी आहे आता आपण या संज्ञेचा विचार करू तर आपण गुणाकाराच्या रूपात तसे लिहू शकतो तर फॅक्टोरियल x ने 1 फॅक्टोरियल x ला भागले आणि पुन्हा 2 ने भागले तर आपण पुढे चालू ठेवू या मुदतीनंतर दिसणारया येथे संज्ञा मिळेल तर येथे देखील हे इत्यादि तर हे आहे तर मग या समीकरणातून आपण काय पाहतो आणि आता जर आपण असे मानले आणि या लाने भागले तर आपल्याकडे येथे हे q पेक्षा कमी आहे आणि इतर सर्व अटी येथे q पेक्षा कमी आहेत तर पुन्हा लक्षात घ्या की हे तर आपण या टर्म वर गेलो आहोत तर हे सह हे मध्यभागी कुठेतरी असेल आणि आता आपल्याकडे हे काय लक्षात येईल कारण तर आता आपण जे पहात आहोत ते ही असमानतेने बदलू शकतो इक्कव्यालिटी पेक्षा कमी असल्यामुळे येथे q ने रिप्लेस केले आहे आणि ही ने रिप्लेस केली आहे हे या सर्व पद q पेक्षा कमी आहेत तर आता आपल्याकडे किती आहेत तर अटी आधीपासूनच आहेत आणि नंतर एकूण पद होते तर जर आपण आता एकूण संज्ञा n 1 पुन्हा लिहू शकली असेल आणि या संज्ञा n 1 आहेत तर तर ही संख्या येथे आणि आहे आणि आता आपण या ठिकाणी हे लिमिट घेतले व जेंव्हा वर लिमिट जाईल 1 आणि जेव्हा वर जाऊ शकतो तर हे हे n येथे आणि q 1 वर जाईल नंतर हे 0 वर जाईल आणि येथे काही निश्चित संख्या दिसेल तर हे सर्व 0 वर जाईल तर उर्वरित टर्मचे हे परिपूर्ण मूल्य जे 0 वर जाते तर आपण काय पाहिले आहे की उर्वरित टर्मचा एक भाग असलेला या उर्वरित टर्मचा भाग 0 पर्यंत जाणाऱ्या या पदांपेक्षा कमी आहे आणि आपण निष्कर्ष काढू शकतो की तर हे संदर्भ आहेत जे या लेक्चर्स आणि निष्कर्षांच्या तयारीसाठी वापरले गेले होते तर आज आपण टेलर्स चे सूत्र आणि भिन्नता कॅल्क्यूलसमधील महत्त्वाचे विषय शिकलो आहोत तर फंक्शन जे पुरेसे स्मूद आहे ते म्हणून लिहू शकतो तर या संज्ञाला उर्वरित टर्म म्हणतात आणि हे उर्वरित टर्मचा एक प्रकार आहे आणि ज्याला आपण पॉलिनोमिअल म्हणतो त्याला आपण टेलरस ची बहुपद म्हणतो संपूर्ण परिणामास याला टेलर्सचे सूत्र म्हणतात आणि मग आपण हे देखील पाहिले आहे की जेव्हा तेंव्हा म्हणून तेव्हा आपण टेलर्स चे हे सूत्र टेलर मालिकेच्या अटीप्रमाणे लिहू शकतो आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद